नमस्कार इंजिनिअरिंग ड्रॉइंग एन्ड कम्प्यूटर ग्राफिक्स या एनपीटीईएल ऑनलाइन सर्टिफिकेशन अभ्यासक्रमात आपले स्वागत आहे आपण मॉड्यूल 4 मधील 41 व्या व्याख्यानात ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स II भाग 11 मध्ये ऑक्झिलिअरी प्लेन पाहणार आहोत आता आपण या ऑक्झिलिअरी प्लेनवरील उदाहरणे पाहू आडव्या प्लेनसोबत 30 डिग्रीमध्ये इनक्लाइन असलेल्या 80 मिमी लांबीच्या लाईनचे प्रोजेक्शन्स काढा आणि तिचे टॉप व्ह्यू उभ्या प्लेनसोबत 60 डिग्रीमध्ये इनक्लाइन दिसते लाईनचे एक टोक हे आडव्या प्लेनच्यावर 45 मिमी अंतरावर आहे आणि तो उभ्या प्लेनच्या समोर 60 मिमी अंतरावर आहे ऑक्झिलिअरी प्लेन पद्धतीद्वारे त्याचे प्रोजेक्शन्स काढा आता ग्राफिक शीटवर हे काढू सर्वप्रथम आपण फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू काढू कारण ही एक लाईन आहे आणि लाईनला बिंदू a आणि बिंदू b सारखे दोन टोक असतील आणि त्याचा एक टोक आपण काढू सर्व प्रथम आपण XY प्लेन काढू हे X अक्ष आहे Y अक्ष आहे एका टोकाचा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू काढू तर हा उभा प्लेन आहे आणि हा आडवा प्लेन आहे हा बिंदू HP च्यावर 45 मिमी अंतरावर काढू आणि उभ्या प्लेनच्यासमोर या बिंदूपासून हा बिंदू 60 मिमी अंतरावर काढू आणि आता हे जोडू या 45 मिमी अंतरावरील बिंदूला a1 आणि 60 मिमी अंतरावरील बिंदूला a1 असे नाव देऊया समजा ही लाईन आडवा प्लेन आणि उभा प्लेन या दोन्ही प्लेनला समांतर आहे आणि त्याचे फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू काढावे ही लाईन आडव्या प्लेनसोबत 30 डिग्रीमध्ये इनक्लाइन असल्याने HP सोबत 30 डिग्रीमध्ये इनक्लाइनअसलेला एक ऑक्झिलिअरी इनक्लाइन प्लेन काढा तर सर्वप्रथम आपल्याला एक ऑक्झिलिअरी इनक्लाइन प्लेन तयार करावा लागेल आणि ते 30 डिग्री कोनामध्ये असावे प्रथम XY लाईनवर बिंदू निश्चित करू मग प्रोट्रॅक्टर वापरून 30 डिग्रीचा कोन बनवूया तर हे ऑक्झिलिअरी इनक्लाइन प्लेन आहे जे 30 डिग्रीचा कोन बनवित आहे आणि या ऑक्झिलिअरी इनक्लाइन प्लेनच्या वर जे काही आहे ते उभा प्लेन आहे आणि प्लेनच्या खाली जे काही आहे ते ऑक्झिलिअरी टॉप व्ह्यू आहे आता या ऑक्झिलिअरी इनक्लाइन प्लेनला X1 Y1 असे नाव देऊ आता ऑक्झिलिअरी टॉप व्ह्यूला या ऑक्झिलिअरी इनक्लाइन प्लेनवर प्रोजेक्ट करण्यासाठी a1 आणि b1 पासून प्रोजेक्शन्स काढावे तर त्यासाठी b1 हा काढावा लागेल आणि खरी लांबी ही 80 मिमी दिलेली आहे तर XY अक्षाला समांतर असे बिंदू a1 पासून 80 मि अंतरावर b1 काढू त्याचप्रमाणे XY अक्षाला समांतर असे बिंदू a 1 पासून 80 मि अंतरावर b1 काढू आणि हे बिंदू लाइनद्वारे जोडू आपल्याला हे खरी लांबी देत आहे असे गृहीत धरुन या लाईन अधिक गडद करू अशाप्रकरे a1 b1 a1 b1 बनवल्यानंतर आपण याला अंतर 80 मिमी आणि यास 45 मिमी आणि यास 60 मि असे म्हणू आता ऑक्झिलिअरी इनक्लाइन प्लेन वर ऑक्झिलिअरी टॉप व्ह्यू प्रोजेक्ट करण्यासाठी XY लाइनला परपेंडीक्युलर असे a1 आणि b1 पासून प्रोजेक्शन्स काढा तर सेट स्क्वेअर वापरुन हे काढूया अशाप्रकारे आपण या X1 Y1 लाईनवर a1 आणि b1 हे प्रोजेक्ट केले तर a1 पासून प्रोजेक्ट केलेली लाईन या बिंदूमध्ये छेदते याला 3 असे म्हणू आणि b1 पासून प्रोजेक्ट केलेली लाईन या बिंदूमध्ये छेदते याला 4 असे म्हणू आणि a1 हा खाली XY अक्षावर प्रोजेक्ट केल्यावर या छेदनबिंदुला 1 असे म्हणू आणि b1 हा खाली XY अक्षावर प्रोजेक्ट केल्यावर या छेदनबिंदुला 2 असे म्हणू फ्रंट व्ह्यूमधून 1 ते a1 किंवा 1 ते a1 हे अंतर कंपासमध्ये घेऊ आणि 3 पासून येथे हा बिंदू काढू आणि त्यास a असे म्हणू त्याचप्रमाणे 2 ते b1 किंवा 2 ते b1 हे अंतर कंपासमध्ये घेऊ आणि 4 पासून येथे हा बिंदू काढू आणि त्यास b असे म्हणू आता a आणि b हे जोडू आणि a b हे ऑक्झिलिअरी टॉप व्ह्यू आहे जे या ऑक्झिलिअरी इनक्लाइन प्लेनच्या संदर्भात आहे आता लाईनचा टॉप व्ह्यू हा उभ्या प्लेनसोबत 60 डिग्रीमध्ये इनक्लाइन आहे त्यासाठी आपण आणखी एक इनक्लाइन उभा प्लेन तयार करणार आहोत जे 60 डिग्रीमध्ये इनक्लाइन आहे तर या व्ह्यूच्या संदर्भात आपल्याला 60 डिग्रीची लाईन तयार करावी लागेल तर ही a b लाईन वाढवूया आपल्याला दुसरा ऑक्झिलिअरी व्ह्यू काढावा लागेल हा व्ह्यू आणि हा प्लेन यामधील हा 60 डिग्रीचा कोन येथे काढूया आणि हे बिंदू जोडू तर या दुसर्या ऑक्झिलिअरी प्लेनला X2 लाईन आणि Y2 लाईन असे म्हणू आणि हा ऑक्झिलिअरी उभा प्लेन आहे आणि हा ऑक्झिलिअरी इनक्लाइन प्लेन आहे आणि येथे आपण हा 60 डिग्रीचा कोन तयार केला आहे तर आपण हा ऑक्झिलिअरी प्लेन तयार केल्यावर X2 Y2 प्लेनला परपेंडीक्युलर असे a आणि b पासून प्रोजेक्शन काढू तर त्यासाठी आपल्याला उभ्या लाईन काढाव्या लागतील ज्या या प्लेनला परपेंडीक्युलर आहेत त्यासाठी b च्या माध्यमातून आपल्याला परपेंडीक्युलर लाईन काढावी लागेल त्याचप्रमाणे a पासून काढावे आता b पासून काढलेली लाईन ही X2 Y2 प्लेनला बिंदू 5 मध्ये छेदते तसेच a पासून काढलेली लाईन ही X2 Y2 प्लेनला बिंदू 6 मध्ये छेदते आता हे बिंदू 5 आणि बिंदू 6 पासून लाईन वाढवा म्हणजे त्या वस्तूचा खरा आकार आपण शोधू शकतो आता आपल्याला 5 ते a मधील जे काही अंतर मिळणार आहे ते a1' आणि 3 मधील अंतराच्या समान असणे आवश्यक आहे तर हे 3 आणि a1 मधील अंतर कंपास मध्ये घेऊन ते बिंदू 5 पासून काढलेल्या लाईनवर कट करावे आणि त्या बिंदूला a असे म्हणू आणि हे लाईनद्वारे जोडावे जिथे आपण 5 ते a हे अंतर काढण्यासाठी 3 ते a1 मधील अंतर वापरत आहोत त्याचप्रमाणे 4 पासून b1 मधील अंतर कंपास मध्ये घ्यावे आणि ते बिंदू 6 पासून काढलेल्या लाईनवर कट करावे आणि त्या बिंदूला b असे म्हणू आणि हे लाईनद्वारे जोडावे जिथे आपण 6 ते b हे अंतर काढण्यासाठी 4 ते b1 मधील अंतर वापरत आहोत तर अशाप्रकारे खऱ्या प्रोजेक्शन्सनुसार आपण हे बिंदू a आणि b मिळवू शकलो आता या संपूर्ण गोष्टीचा सारांश घेऊ या समस्येची पहिली पायरी म्हणजे HPच्या वर 45 मिमी अंतरावर आणि VPच्या समोर 60 मिमी अंतरावर फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू काढा दुसरी पायरी म्हणजे आपण समजूया की या लाईन HP आणि VP ला समांतर आहेत तिसरी पायरी म्हणजे आता HP ला 30 डिग्रीमध्ये इनक्लाइन असलेली लाईन काढा जी आपल्याला आडव्या प्लेनसंदर्भात 30 डिग्रीचा कोन बनविणारा ऑक्झिलिअरी इनक्लाइन प्लेन देईल आणि तसेच ते उभ्या प्लेनला परपेंडीक्युलरसुद्धा असेल चौथी पायरी X1 Y1 हा ऑक्झिलिअरी प्लेन योग्य अंतरावर काढावा पाचवी पायरी म्हणजे ऑक्झिलिअरी इनक्लाइन प्लेनमध्ये ऑक्झिलिअरी टॉप व्ह्यू प्रोजेक्ट करा मग a1 आणि b1 पासून प्रोजेक्शन्स काढा ते X1 Y1 लाइनला परपेंडीक्युलर आहेत हे आपण अशा प्रकारे काढतो की 1 a1 हे 3 a च्या समान म्हणजे 1 a1 3 a असेल आणि 2 b1 हे 4 b च्या समान म्हणजे 2 b1 4 b असेल अशा प्रकारे आपण a आणि b बिंदू काढतो हे काढल्यानंतर a आणि b जोडा म्हणजे आपल्याकडे a b लाईन असेल आणि हे ऑक्झिलिअरी टॉप व्ह्यू आहे सहावी पायरी म्हणजे आता या लाईनचा टॉप व्ह्यू हा VPसोबत 60 डिग्रीमध्ये इनक्लाइन आहे तर VPसोबत 60 डिग्रीमध्ये इनक्लाइन असलेली X2 Y2 लाइन काढा सातवी पायरी म्हणजे a b मिळविण्यासाठी X2 Y2 लाइनपासून प्रोजेक्शन काढा त्यासाठी 5 ते a हे 3 ते a1 च्या समान म्हणजे 5 a 3 a1 असे वापरुया त्याचप्रमाणे 6 b हे 4 b 1 च्या समान म्हणजे 6 b 4 b1 असेल मग a b हे जोडा आणि हे ऑक्झिलिअरी फ्रंट व्ह्यू असेल तर जर आपण ही प्रक्रिया केली तर फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू मग ऑक्झिलिअरी इनक्लाइन प्लेन काढणे त्यास प्रोजेक्ट करणे बिंदू 3 बिंदू 4 काढणे प्रोजेक्शन्सनुसार आपल्याला यामधील अंतर काय आहेत हे माहित आहे मग a आणि b लाईन पुनर्स्थित करणे एकदा a b लाईन काढल्या की ते जोडावे a b लाइन संदर्भात आणखी एक प्रोजेक्शन लाइन बनवा आणि हे X2 Y2 ऑक्झिलिअरी इनक्लाइन प्लेन तयार करावे मग बिंदू a बिंदू b प्रोजेक्ट करावे 3 ते a1 हे अंतर घेऊन बिंदू 5 पासून बिंदू a1 काढा त्याचप्रकारे 4 ते b1 हे अंतर घेऊन बिंदू 6 पासून बिंदू b 1 काढा अशाप्रकारे आपल्याला a b माहित झाले की आपल्याला हे ऑक्झिलिअरी फ्रंट व्ह्यू मिळते धन्यवाद